मागील दोन व्याख्यानांमध्ये जर आपल्याला आठवत असेल तर आपण पाहिले आहे की आपण रिले DC मोटर्स इत्यादी साधनांना मायक्रोकंट्रोलरला कसे इंटरफेस करू शकतो आणि आपण काही प्रकारचे नियंत्रण ठेवू शकतो तसेच आपल्याला मूल्ये सेन्स करता येतात या प्रयोगात आपण बघणार आहोत की एक डिव्हाइस किंवा एक सेन्सरच नाही तर मायक्रोकंट्रोलर इतका शक्तिशाली आहे की तो एकाच वेळेस अनेक डिवाइस कंट्रोल करू शकतो येथे आपण एकाच वेळेस अनेक डिवाइस अनेक सेन्सर्स आणि अनेक आउटपुट डिवाइस कसे इंटरफेस करू शकतो ते बघणार आहोत पहिले आपण ह्या प्रयोगाबद्दल बोलूया या प्रयोगामध्ये असे म्हटले आहे की आपण अनेक सेन्सर आणि अनेक आउटपुट डिवाइस इंटरफेस करणार आहोत विशेषत आपण दोन इनपुट डिव्हायसेस बघणार आहोत LDR वातावरणातल्या प्रकाशला सेन्स करण्यासाठी आणि LM35 टेमप्रेचर सेन्सर वातावरणाचे तापमान सेन्स करण्यासाठी जी आउटपुट डिवाइस आपण इंटरफेस करणार आहोत ती आहेत एक रिले सर्किट जे LED बल्ब चालवेल आणि एक स्पीकर आम्ही जे दाखवायचा प्रयत्न करीत आहोत ते असे आहे पहिले ते आहे जे आपण या अगोदर पण पहिले आहे आणि ते म्हणजे वातावरणाच्या प्रकाशाच्या आधारे आपण रिलेद्वारे बल्ब स्वयंचलित पणे चालू किंवा बंद करू शकता आणि दुसरे म्हणजे फायर अलार्म सिस्टम सारखे काहीतरी असू शकते अशी एक प्रणाली असेल जी तापमान सेन्स करणारी असेल आणि जेव्हा जेव्हा तापमान विशिष्ट प्री सेट थ्रेशओल्ड ओलांडेल तेव्हा अलार्म वाजविला जाईल आणि त्या अलार्मसाठी आम्ही स्पीकर सर्किट इंटरफेस केला आहे विशेषत या प्रयोगात आम्ही रिले स्पीकर एक LDR आणि LM35 इंटरफेस करणार आहोत रिले डिजिटल पोर्ट लाइन D3 द्वारे चालविली जाईल हे स्पीकर पोर्ट लाइन D5 मधून इंटरफेस केले जाईल LDR सर्किट आउटपुट एनालॉग इनपुट A1 सोबत कनेक्ट केले जाईल आणि LM 35 सेन्सर एनालॉग इनपुट A0 सोबत कनेक्ट केले जाईल आता जर सभोवतालच्या प्रकाशाचे इनपुट एखाद्या थ्रेशओल्डच्या खाली गेले तर बल्ब चालू होईल तसेच जेव्हा तापमान थ्रेशओल्ड ओलांडेल तेव्हा अलार्म वाजेल चला कनेक्शन डायग्राम पाहू हा एसटीएम बोर्ड आहे आणि हा रिले सर्किट आहे जो आपण यापूर्वी पाहिला होता एका बाजूला एलडीआर सर्किट आहे जो सभोवतालच्या प्रकाश सेन्स करेल एक रेसिस्टन्स डिव्हायडर आहे ज्याचे आउटपुट एनालॉग पोर्ट लाइन A1 सोबत जोडलेले आहे दुसऱ्या बाजूला आपल्याकडे LM35 तापमान सेन्सर आहे जो एनालॉग इनपुट लाइन A0 वर आउटपुट तयार करेल आणि अलार्मसाठी आपल्याकडे स्पीकर आहे जो D5 सोबत जोडलेला आहे जो PWM कंट्रोल आउटपुट पोर्ट आहे जेव्हा तापमान थ्रेशोल्ड ओलांडते तेव्हा स्पीकर वाजविला जाईल आणि जेव्हा प्रकाशाची पातळी खाली येईल तेव्हा रिले सक्रिय होईल प्रथम प्रोग्रामच लॉजिक पाहूया मग कोड बघू येथे दाखविल्या प्रमाणे स्टेप्स एका रीपीटेटीव्ह लूप मध्ये चालतील प्रथम आपण अॅनालॉग इनपुट लाइन A0 वर मूल्य तपासले पाहिजे जर ते आपण सेन्स करीत असलेल्या प्रकाशाच्या थ्रेशोल्ड पेक्षा जास्त असेल तर रिले बंद केला जाईल याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे पुरेसा प्रकाश आहे अन्यथा रिले चालू करा म्हणजे बल्ब चमकेल यानंतर आपण तपमानासाठी तीच गोष्ट तपासू जर पोर्ट लाइन A1 मधील मूल्य काही थ्रेशोल्डपेक्षा जास्त असेल तर आपण स्पीकरवर एक आवाज प्ले करा जो थोडा गजर दर्शवितो परंतु जर तसे नसेल तर PWM टोन नसेल याचा अर्थ असा की आपण एक आवाज वाजवत नाही आता प्रोग्राम पाहू प्रोग्रॅम असा सुरु होतो आहे D3 वर PwmOut लाइन डिफइन करीत आहोत ज्याला तुम्ही "बल्ब" म्हणून संबोधु शकता D6 वर आणखी एक PwmOut ut ज्यास आपण स्पीकर म्हणू आणि LDR आणि LM35 सोबत संबंधित दोन एनालॉग इनपुट A1 आणि A0 हे आहेत आणि आपण काही व्हेरिएबल्स डीफाइन केली आहेत ती म्हणजे light temper एनालॉग इनपुटची गणना करण्यासाठी lvalue आणि tvalue हे दोन टेम्पोररी व्हेरिएबल्स आहेत ज्याच्यात तापमानाचे मूल्य ठेवले जाईल बल्ब सक्रिय करण्यासाठी आम्ही असे गृहीत धरले आहे की आपल्याकडे 50 हर्ट्झ PWM आहे ज्याचा कालावधी 20 मिलिसेकंद आहे आणि स्पीकरसाठी आम्ही 3 मिली सेकंद कालावधी निश्चित केला आहे याचा अर्थ स्पीकरवर 343 हर्ट्ज frequency वाजविली जाईल तर उर्वरित मेन फंक्शन वर येऊ रिपीटेटीव्ह while लूपमध्ये आपण येथे प्रकाश तपासत आहोत आणि येथे तापमान तपासत आहोत प्रकाशात आपण अॅनालॉग इनपुट फंक्शन ldr read वापरत आहोत नंतर आपण त्याला आधीच्या प्रोग्राम प्रमाणेच एका स्केल फॅक्टरने गुणणार आहोत जर हे थ्रेशोल्ड मूल्यापेक्षा जास्त असेल तर आपण लाईट बंद करू नसल्यास आपण प्रकाश चालू करू हे ड्युटी सायकल 0 0 किंवा 1 0 वर सेट करुन केले जाते त्याचप्रमाणे टेम्परेचरसाठी आपण तापमान वाचणार आहोत येथे पुन्हा ह्याला कोणत्यातरी स्केलिंग फॅक्टर ने गुणु मी 1000 वापरत आहे आणि काही थ्रेशोल्ड जो पुन्हा प्रयोगाद्वारे निवडला जाऊ शकतो हे आपण अलार्म कोठे सुरू करू इच्छिता त्या तपमानावर अवलंबून आहे त्यानुसार आपण स्पीकरवर सतत आवाज प्ले करू अन्यथा आपण ड्युटी सायकल 0 वर सेट करू या ओळीची प्रत्यक्षात गरज नाही आपण हे देखील वगळू शकता हे खरोखर आवश्यक नाही कारण एकदा आपण ड्युटी सायकल 0 वर सेट केल्यास कालावधी मॅटर करीत नाही आता आपण प्रात्यक्षिक पाहू ही ओळ आपण वगळू शकता आपल्याला याची आवश्यकता नाही चला हा कोड compile करू आपण हा compile करणार सेव्ह करणार नंतर कॉपी आणि पेस्ट करणार आता सर्किटवर जाऊ आधी प्रमाणे आपण त्याच लाईट इंटरफेसिंग सर्किटरी वापरल्या आहेत एक रिले स्वीच सोबत एक बल्ब जो मेन्स सोबत जोडलेला आहे आणि आपण तोच LDR सर्किट वापरला आहे LDR इंटरपट केला की बल्ब चमकतो हे पहा आपण पुन्हा सोडल्यास प्रकाश बंद होईल येथे आपल्याकडे LM35 सेटिंग आहे जर तापमान थ्रेशोल्ड ओलांडत असेल तर येथे एक अलार्म टोन वाजेल हे पहा तापमाना एका पातळीच्या पलीकडे वाढला आहे आणि हा गजर वाजू लागला आहे मी फक्त माझ्या बोटाने दाबतो जेणेकरून तापमान थोडेसे वाढेल आपल्याकडे हीटर असल्यास आपण ते अगदी स्पष्टपणे दाखवू शकता पहा हा गजर वाजतो आहे कारण तो थ्रेशोल्ड ओलांडत आहे परंतु जर आपण त्यास थोडेसे गरम करू शकलो तर एक अगदी स्पष्ट आवाज येईल या प्रयोगात आपण पाहिले की अनेक डिव्हाइस इंटरफेस केले जाऊ शकतात जेव्हा आपण होम ऑटोमेशनबद्दल बोलता तेव्हा आपल्या घरात बर्याच प्रकारचे डिव्हाइस कनेक्ट केलेले असू शकतात हे मायक्रोकंट्रोलर पुरेसे शक्तीशाली आहेत अशा प्रकारचे एक डिव्हाइस संपूर्ण गोष्ट नियंत्रित करण्यास सक्षम असेल फक्त एक गोष्ट लक्ष्यत ठेवायला हवी ती म्हणजे आपल्याला आपला प्रोग्राम अशा प्रकारे लिहावा लागेल की काही उपकरणे इनपुट पाठवत असतील आणि काही डिव्हाइस फक्त इंटर्र्रपट ड्रिव्हन मोडमध्ये असतील जी आपण एक एक करून वाचू हे डिव्हाइसचे प्रकार आणि ते आपल्याला कसे इनपुट पाठवते यावर अवलंबून असत आपण या नंतरच्या व्याख्यानांमध्ये यावर अधिक प्रात्यक्षिके पाहणार आहोत जिथे आपण उपकरणे बाह्य जगाशी कसा संवाद साधू शकतात यावर चर्चा करणार आहोत धन्यवाद